तर पुन्हा त्याच गोष्टीवर बोलूया ती भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण क्रमशः पुढे गव्हर्नर वेग ड्रॉप वैशिष्ट्यं सोबत आतापर्यंत आपण पाहिले ही वाफेच्या झोतयंत्र च्या प्रकरणात ही झडप किंवा हायड्रो च्या प्रकल्पात हा दरवाजा त्यामुळे मी वाफ आणि पाणी असे लिहिले आहे पाणी आणि प्रत्यक्षात हायड्रो ऊर्जा प्रकल्पासाठी हा झोतयंत्राचा दांडा निर्मात्याकडे आणि हा भाग तेथे एकात्मिक आहे आणि तेथे एक अतिरिक्त अभिप्राय लूप R वापरला आहे तर गव्हर्नर कडून प्रतिसाद मिळाल्यापासून तिथे म्हणजेच आपण त्याला म्हणतो आपण हा R आता पाहूया प्रत्यक्षात आपण म्हणतो वेग नियमन मापदंड तर अभिप्राय घेतलेला आहे एकदा तुम्ही हे केले आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितले की हा दांडा आहे तर तुमचा वेग किंवा वारंवारता ही दांड्या कडून समजली जाईल कारण पण निर्माता झोतयंत्र हे एकत्र जोडले आहे आणि ते फिरत आहे जर ते 50 Hz प्रणाली आहे तर ते 3000 समकालीन वेग निर्मात्या वर फिरत आहे समकालीन वेग 3000 rpm आहे जर ती 50 Hz प्रणाली असेल आणि मग म्हणून आपल्याला वेग समजतोय किंवा वारंवारता समजते जर तुम्ही वेग समजला तो बरोबर 2f तर वारंवारता बरोबर तर हा संदर्भ संच बिंदू ही संदर्भ वारंवारता आणि फरक हा Fमी काय करतो मी F कॅपिटल लिहिले आहे परंतु आपण पण f स्मॉल घेऊ शकतो कारण हे लहान आहे तर याचा काही फरक पडत नाही तो स्मॉल असू दे किंवा कॅपिटल दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत आणि हा जास्तीचा अभिप्राय म्हणजे वेग गव्हर्निंग मापदंड R बरोबर वेग नियमन मापदंड हा अभिप्राय घेतलेला आहे आता आपण काय करू जेव्हा 2 किंवा अधिक निर्माते एकाच प्रणालीला जोडलेले असतील एकाच वेळी तुम्हाला सांगितले म्हणजेच स्थिर वेग वापरू शकत नाही कारण प्रत्येक निर्मात्याचा वेग तंतोतंत वेगवान असला पाहिजे म्हणजेच जर तुम्ही गेलात समजा तुमच्याकडे दोन किंवा अधिक निर्माते असतील तर संदर्भ वेग हा सारखा असला पाहिजे परंतु जर तुम्ही स्वतः निश्चित केले तर ते अचूक असू शकत नाही तरतेथे युद्ध होईल जर दोन निर्माते तेथे असतील तर त्यांच्यामध्ये आणि जर तुमच्याकडे दोन पेक्षा जास्त निर्माते असतील तर त्या सगळ्यांमध्ये युद्ध होईल प्रत्येक जण स्वतः आपली वारंवारता निश्चित करण्याचा प्रयत्न करेल हे टाळण्यासाठी प्रत्येक निर्माता वेग नियमन मापदंड चा वापर करतो त्यामुळे मी लिहिले आहे ते एकमेकांशी भांडतील आणि प्रणालीची वारंवारता नियंत्रण स्वतः निश्चित करण्याचा प्रयत्न करतील तर तुमच्याकडे दोन किंवा अधिक निर्माते असतील तर प्रत्येक जण स्वतः निश्चित करण्यासाठी प्रयत्न करेल म्हणूनच ही वेग ड्रॉप वैशिष्ट्ये वापरली आहेत तर समांतर भार वर्गांमध्ये दोन किंवा अधिक निर्मात्यां दरम्यान स्थिर भार विभाजनासाठी वैशिष्ट्ये प्रदान केली जातात जेणेकरून भार वाढल्यामुळे वेग कमी होईल याचा अर्थ हा अभिप्राय गरजेचा आहे आणि इंटीग्रेटर च्या सभोवती स्थिर स्थिती अभिप्राय लूप जोडून नियमन किंवा ड्रॉप वैशिष्ट्ये आपण मिळू शकतो आकृती 4 मधील दाखवल्याप्रमाणे ही आकृती 4 इंटीग्रेटर च्या सभोवताली स्थिर स्थिती तुम्ही त्याला काय म्हणतात अभिप्राय वापरला आहे तर तुम्ही हे जेव्हा वापरणार तर प्रत्यक्षात याला वेग नियमन मापदंड म्हणतात आपण नंतर बघू या आता आकृतीतील ट्रान्सफर फंक्शन आकृती 4 म्हणजेच फक्त हा भाग पहा फक्त हा भाग निर्माता आपण नंतर बघू ही बाजू आपण नंतर बघू या परंतु फक्त हा भाग हे निर्मात्याचे आउटपुट E तर आपण म्हणू शकतो की आकृती 5 मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला काय पाहिजे आहे मी काय करतोय की हा तुमचा हा भाग जेव्हा तुम्ही या बाजुने बघाल तर हा तुमचा उजव्या हाताचा भाग आणि हा डाव्या हाताचा भाग परंतु हे काय करतील मला म्हणायचे आहे हा एक आकृतीत करण्यासाठी आपण180 डिग्री करूया तर हा भाग या बाजूला येईल अर्थ सारखाच आहे म्हणजे सगळे सारखेच आहे बघा तर हा तुमचा F हा f fr जर तुम्ही F बघितले तर तुम्हाला इथे सारखेच दिसेल म्हणजे स्मॉल f आणि कॅपिटल F सारखाच आहे तर ही तुमची ही बाजू तुम्ही f fr बनवत आहात हे आउटपुट F तर बघा हे F म्हणजेच हा उजव्या हाताचा भाग तुम्ही बनवत आहात हा डाव्या हाताच्या पेक्षा तर ही मिळकत आणि हे इंटिग्रेटर म्हणजेच 1S आणि आउटपुट इकडे बघा ते ΔE झडपेच्या स्थानाचे आउटपुट ΔE हे तर हा ΔE आणि स्थिर स्थिती अभिप्राय इथे डाव्या बाजूला येत आहे हा असा आहे परंतु आपण पण तिकडची बाजू घेतलेली आहे म्हणून या मार्गाने आपले हे वजा R म्हणून वजा ΔF तर प्रत्यक्षात वजा ΔF आणि तिथे हे वजा तुमचा R अभिप्राय तर हे वजा ΔF आणि वजा R तर ही तुमची गव्हर्नर ची आकृती गव्हर्नर म्हणजे हा भाग हा भाग बरोबर जर मी हा असा बनवला म्हणजे हा भाग गव्हर्नर चा भाग तर जर तुम्ही असे केलेत आणि या उजव्या बाजूला प्रत्यक्षात आपण बनवले आहे तुम्ही त्याला काय म्हणता डाव्या बाजूला कारण आपण वळत आहोत गव्हर्नर नंतर वाफेच्या झडपे कडे किंवा गव्हर्नर नंतर झोत यंत्राकडे वळेल नंतर निर्मात्याच्या भागाकडे वळेल तर म्हणून परंतु हा भाग सारखाच आहे हा भाग फक्त हा या बाजूकडून या बाजूला आणला आहे तर जर तुम्ही आकृती लहान करण्याचे ठरवले तर इथे मी लिहितो हा ΔF नंतर हा वजा1R जर तुम्ही हा लहान केलात तर हा 11STg होईल आणि हा ΔE बघा गोष्टी कशा येतात फक्त हे बघा समजा ही तुमची आकृती हा तुमचा वजा ΔF हा तुमचा वजा R तर हा मुळात FREKS तर हा इथेE हा F इथे वजा दिसेल आणि नंतर तुम्ही याला काय म्हणाल इनपुट E तर RE म्हणून वजा REकंस बंद गुणिलेKS बरोबर इंटिग्रेटेड आणि नंतर आऊटपुट बरोबर E म्हणून KS E जर तुम्ही हे सोडवले तर हे SE KF KRE किंवा 𝑆ΔEKEΔE−KΔF म्हणून तुम्ही E सामान्य घेतले तर हे KRSΔE−KΔF आता पुढे काय करायचे दोन्ही बाजूंनी KR ने विभाजित करायचे तर दोन्ही बाजूला KR ने विभाजित केल्यावर हे 11KRSΔE−KKRΔF किंवा तुम्ही काय म्हणाल हा K हा K रद्द होईल म्हणून त्या Tgबरोबर1KR आपण परिभाशित करूया तर याचा अर्थ तुम्ही लिहू शकता 1STg ΔE FR म्हणून ΔE ΔFR 1STg अशाप्रकारे ही आकृती लिहिलेली आहे ΔF 1R गुणिले 1 1STg तरी या प्रकरणात फक्त बघूया फक्त एक मिनिट यावरून अशाप्रकारे लिहिलेले आहे म्हणजे हे एक आपण अशाप्रकारे लिहूया ΔE11STgΔF अशाप्रकारे तुम्ही लिहू शकता म्हणून हे आकृती सुद्धा कशी बनवली आहे हा ΔE FRR1STg म्हणजेच हे समीकरण हे समीकरण जर तुम्ही या आकृती मध्ये ठेवले जर तुम्ही आकृतीच्या सारखे ठेवले नंतर हा तुमचा इनपुट ΔF आणि हा तुमचा 1R गुणिले 11STg तर तुमचे आउटपुट ΔE तर हा तुमचा ΔF तर सारखीच आकृती आणि सारख्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवले हे साधे व्युत्पन्न ते आपल्याला कसे मिळाले ते म्हणजे हा तुमचा ΔE FR1STg नंतर Tg काय असेल आणि Tg आणि बरोबर 1KR हे प्रत्यक्षात कधी कधी आपण म्हणतो गव्हर्नर वेळ स्थिरता बरोबर ही सेकंद मध्ये दिलेली आहे तर याचा अर्थ ही संक्षिप्त आकृती हे प्रत्यक्षात गव्हर्नर भागाचे गव्हर्नर ट्रान्सफर फंक्शन हाΔF कुठून येतो हे आपण नंतर बघू जेव्हा हा सगळं काही संपूर्ण होईल तर प्रत्यक्षात ही वेग गवर्नर ड्रॉप वैशिष्ट्ये ची आकृती ड्रॉप वैशिष्ट्ये हे सगळ बरोबर ड्रॉप वैशिष्ट्ये किंवा कधीकधी म्हणूया नियमन प्रणाली नियमन मापदंड त्यामुळे R हा वेग नियमन मापदंड का आहे किंवा आपण म्हणूया ड्रॉप आणि Tg बरोबर 1KR ही गव्हर्नर वेळ स्थिरता पुढे वेग नियमन म्हणजेच R तर वेग नियमन मापदंड किंमत R स्थिर वारंवारता विरुद्ध निर्मात्याची भार वैशिष्ट्ये ठरवते आकृती 6 मध्ये दाखवल्याप्रमाणे तर प्रत्यक्षात जी काही किंमत आपण ठरवणार ती प्रत्यक्षात स्थिर वारंवारता विरुद्ध निर्मात्याची भार वैशिष्ट्ये ठरवते हळूहळू आपण बघूया जर तुम्ही आकृती 6 बघितली तर F इथे f0 f माहिती आहे तुम्ही काहीही घेतला समजा ही तुमची वारंवारता आणि f0 नाममात्र प्रणाली वारंवारता म्हणूया आणि हे ऊर्जा आउटपुट प्रत्येक एकक जास्तीत जास्त 100 टक्के तर 1 प्रत्येक एकक आणि ही वेग ड्रॉप वैशिष्ट्य f0 ही नाम मात्र प्रणाली वारंवारता मला म्हणायचे आहे जरकार्यरत वारंवारता 50 Hz तर f0 हे 50 Hz जर तुमची कार्यरत वारंवारता 60 Hz तर हे 60 Hz होईल तर हे तुमचे भार नसताना समजूया हे तुमचे fNLम्हणजेच भार नसताना कार्यरत वारंवारता काहीशी जास्त आहे तुमच्या नाममात्र प्रणाली वारंवारतेचे पेक्षा आणि हा तुमचा तो पूर्ण भार तर म्हणजेच निर्माता वर 100 टक्के भार आहे समजा हे 1 प्रति एकक समजा तुमचा निर्माता हा 100 MW आणि जर तो 100MW वर कार्यरत आहे यालाच म्हणतात पूर्ण भार आणि हा तुमचा प्रत्यय fFL पूर्ण भार आहे FL म्हणजे पूर्ण भार आणि हा fNL प्रत्यय NL म्हणजे भार नाही आणि ही तुमची नाममात्र वारंवारता समजा वैशिष्ट्ये ही रेषात्मक आहेत आणि हा तुमचा P समजा उर्जे मधला बदल समजा काही वारंवारता F वर कार्यरत आहे ही काही वारंवारता F ला आडवी रेषा बनवते तर F प्रत्यक्षात f0 f R हा उतार तर R FPअसेल समजा युक्ती काही अशी आहे की यंत्रणा नाम मात्र वारंवारता f0 वर कार्यरत आहे त्यावेळी ऊर्जा ती म्हणूया P1 आणि जेव्हा नंतर भार वाढला तर त्यावेळी जर प्रत्यक्षात उर्जा वाढली तर वारंवारता कमी होईल त्यामुळे समजा ती F ला खाली आली त्यावेळी हा फरक P2 माफ करा ही ऊर्जानिर्मिती P2 म्हणून P इथे येईल इथे जर तुम्ही P लिहिले तर प्रत्यक्षात P2 P1आणि तसेच F बरोबर f0 f वैशिष्ट्यांचा उतार R बरोबर FP इथे लिहिलेला आहे म्हणून त्यावरून तुम्हाला उतार हा रेषात्मक वैशिष्ट्य आहे असे मिळेल तर हे तुमचे एक प्रत्येक एकक म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणतात निर्मात्याने तयार केलेली जास्तीत जास्त ऊर्जा hertz मध्ये ही प्रत्येक एकक आणि ही ऊर्जा आउटपुट किंवा तुम्ही लिहिता झडप किंवा दरवाज्याची स्थिती प्रति एकक मध्ये जे काही गृहीत धरता ती घट विरहित प्रणाली तर ऊर्जा एकक ते ऊर्जा आउटपुट किंवा झडप किंवा दरवाजाची स्थिती काहीही असले ते प्रती एकक सारखेच राहील झडप म्हणजे वाफेवरील झडप किंवा दरवाजा म्हणजे हायड्रो चा दरवाजा प्रति एकक मध्ये ते सारखेच राहील त्यामुळे लिहिले आहे ऊर्जा आउटपुट किंवा झडप किंवा दरवाजाची स्थिती बरोबर तर प्रति एकक सगळे सारखेच राहील तर दुसरी गोष्ट ही वेग ड्रॉप गवर्नर ची स्थिर स्थिती वैशिष्ट्ये म्हणजे वेग ड्रॉप वैशिष्ट्ये R आता म्हणून आपण वारंवारता विचलन F आणि झडप प्रति दाराची स्थिती E यांचे प्रमाण लिहीत आहोत किंवा ऊर्जा आउटपुट Pg बरोबर R म्हणजेच Percent Rpercent frequency changepercent power output change100 हे समीकरण एक जर आपण उदाहरण घेतले जेव्हा आपण अंक घेतो त्यावेळेस तुम्ही पहा उदाहरणार्थ 4 टक्के ड्रॉप किंवा नियमन म्हणजे ते 4 टक्के वारंवारता झडप स्थिती किंवा ऊर्जा आउटपुट यात 100 टक्के विचलन करते समजा फक्त समजण्यासाठी तुमची ऊर्जा निर्माण करण्याची जास्तीत जास्त क्षमता 100 MW आणि 4 टक्के ड्रॉप किंवा नियमन म्हणजे समजा तुमची प्रणाली 50 Hz म्हणजेच 50 Hz गुणिले 4 टक्के तर हे तुमचे तुम्ही काय म्हणाल तुमचे 2 Hz तर चार टक्के वारंवारता विचलनाच्या प्रकरणात हेखूप कठोर वारंवारता विचलन 50 वरचे हे 48 बनेल जर निर्माता 100 MW असेल तर याचा अर्थ तो 100 MW निर्माण करेल म्हणजे जर ते ऊर्जा मध्ये असेल परंतु जर ते प्रति एकक झडप स्थिती किंवा ऊर्जा आउटपुट तर R टक्के बरोबर वारंवारता बदल टक्क्यांमध्ये भागिले ऊर्जा आउटपुट बदल टक्क्यांमध्ये गुणिले 100 तर हे तुम्ही समीकरण एक दिले अधिक आपण नंतर पाहूया आता समजा तुमच्याकडे दोन निर्माते समांतर काम करणारे आहेत आधी तुम्ही समजून घ्या मग आपण लिहू आणि दुसरी गोष्ट समजा हा भार जो दोन समांतर निर्मात्यांनी विभागून घेतला आहे दोघांना वेगवेगळी वेग ड्रॉप वैशिष्ट्ये आहेत या निर्मात्याची या प्रकारची वैशिष्ट्ये या निर्मात्याची याप्रकारची वैशिष्ट्ये परंतु हे रेषात्मक आहेत तर सुरुवातीला समजा निर्माता नाममात्र वारंवारताfo वर काम करत आहे तर तुम्ही आडवी रेषा काढा ही गोष्ट तिथे जेव्हा ते नाममात्र वारंवारता fo वर काम करते त्यावेळी निर्माण झालेली ऊर्जाPg1 ही युनिट1 ची ऊर्जा Pg1 त्याच वेळी युनिट 2 ची निर्माण झालेली ऊर्जा Pg2 तर हे Pg1 प्रत्येक युनिट 1 साठी आणि हे Pg2 प्रत्येक युनिट 2 साठी जेव्हा हे नाममात्र प्रणाली वारंवारता fo कदाचित 50 Hz प्रणालीसाठी 50 Hz किंवा 60 Hz प्रणालीसाठी 60 Hz काम करेल आता समजा भार वाढला आहे तर दोन्ही निर्मात्यांनी भार विभागून घेतलेला आहेउदाहरणार्थ समजा मागणी200 MW होती समजा अचानक भार 200 ते 210 वाढला तर 10 MW वाढले आणि हे 10 MW दोन निर्मात्यांच्या ड्रॉप वैशिष्ट्यां प्रमाणे विभागले जाईल तर समजा भारची मागणी वाढली आहे तर वारंवारता खाली येईल समजा ती fc दिलेली आहे बदललेली वारंवारताfc तर त्या प्रकरणात तुम्ही त्यावेळी ड्रॉप वैशिष्ट्या नुसार आडवी लाईन खेचा हे निर्माण झालेली ऊर्जा Pg1त्याचप्रमाणे निर्माता दोन ची ऊर्जा Pg2 म्हणजेच वारंवारते मुळे झालेल्या बदलामुळे F बरोबरf0 fc परंतु या प्रकरणात Pg1 बरोबरPg1 Pg1 आणि Pg2 बरोबरPg2 Pg2 असेल जरी F सारखाच राहिला परंतु Pg2 आणि Pg1 सारखेच असतील जोपर्यंत त्यांची ड्रॉप वैशिष्ट्ये वेगळी नसतील आणि त्यांची वेग ड्रॉप वैशिष्ट्ये सारखी असतील म्हणजे हा Pg2 Pg1पेक्षा वेगळा असेल किंवा उलट पक्ष तर त्या प्रकरणात जर तुम्ही वेग ड्रॉप घ्यायचा प्रयत्न केलात तर R हाFPg2असेल म्हणजे R2 आणि R1 या प्रकरणात FPg1असेल तर F सारखाच राहील परंतु तुमची निर्मात्याची विभागलेली ऊर्जा वेगळी असेल तर हे समांतर निर्मात्यांसाठी भार सामायिकरण मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजले परंतु एक गोष्ट या बाजूला तुम्ही नेहमी करता आपण ती प्रति एकक करूया तर त्यामुळे हे ऊर्जा आउटपुट निर्माता युनिट 1 आणि हे ऊर्जा आउटपुट निर्माता युनिट 2 आणि या बाजूला ही वारंवारता hertz ही hertz मध्ये दिलेली आहे आहे तर दोन समांतर निर्मात्यांसाठी दोन वेगळे ड्रॉप वैशिष्ट्य सह गव्हर्नर चे भार सामायिकरण आता या सगळ्या गोष्टी या म्हणजे प्रत्यक्षात आकृती 7 ही आकृती 7 तर आता सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो त्या अचूक काय आहेत ते जर दोन निर्माते युनिट ड्रॉप गव्हर्नर वैशिष्ट्यांसह ऊर्जा प्रणालीला जोडले असतील तर तेथे विलक्षण वारंवारता असेल जेथे ते भार बदल सामायिकरण करतील तर हे वारंवारता वैशिष्ट्ये जरी ते समांतर काम करत असतील परंतु त्यांची वारंवारता fc ही सारखेच असेल ते सारख्याच वारंवारते वर काम करतील तर या प्रकरणात ही आकृती 7 ड्रॉप वैशिष्ट्यांची सुरुवातीला ते नाम मात्र वारंवारता f0 वर काम करत होते ही नाम मात्र वारंवारता f0 जेव्हा भार वाढल्यावर ते काम करतील तर fc ही सामान्य वारंवारता आणि त्या दोन निर्मात्यांमध्ये वाद होणार नाहीपरंतु फक्त अचानक भार वाढला तर ऊर्जा निर्मिती वेगळी असेल तर भार मध्ये PL वाढ झाल्यामुळे निर्माता मंदावेल आणि जोपर्यंत ते नवीन सारखीच सामान्य वारंवारता fc पर्यंत येत नाहीत गव्हर्नर चे आउटपुट वाढेल प्रत्यक्षात अशी ऊर्जा प्रणाली जेव्हा भार मागणी वाढेल जी काही भार मागणी वाढेल तुमच्याकडे दोन किंवा अधिक निर्माते ड्रॉप वैशिष्ट्या नुसार ऊर्जा सामायिकरण करतील जी काही निर्मात्यांसाठी वैशिष्ट्य निर्धारित केलेली आहेत तर प्रत्येक युनिट द्वारे उचलला जाणारा भार ड्रॉप वैशिष्ट्यपूर्ण तेवर अवलंबून आहे उदाहरणार्थ या आकृतीवरून मी तुम्हाला सांगितले Pg1 बरोबर Pg1 Pg1बरोबर FR1 डेल्टा उतार वैशिष्ट्ये हा तुमचा R1 बरोबर F भागिले Pg1 दुसऱ्या प्रकारे आपण लिहू शकतो Pg1बरोबर FR1 त्याचप्रमाणे या साठी सुद्धा R2 बरोबर FPg2 किंवा दुसऱ्या प्रकारे आपण लिहू शकतो Pg2 बरोबर FR2 हे समीकरण 2 आणि हे समीकरण 3 आता जर तुम्ही समीकरण 2 ला समीकरण 3 ने विभाजित केले तुम्हालाPg1Pg2R1R2 मिळेल ते आपण बघू शकतो ते निर्माते सामायिकरण करतायेत प्रत्यक्षात हे व्यस्त प्रमाणात आहेत कारणPgहा वेग नियमन मापदंड शी व्यस्त प्रमाणात आहेPg1R1 बरोबर प्रत्यक्षातPg2R2तर हे समीकरण 4 म्हणून जर निर्मात्याच्या नियमनाची टक्केवारी जवळपास समान असेल तर प्रत्येक उत्पादनाच्या आउटपुट मध्ये बदल त्याच्या रेटिंग च्या प्रमाणात असेल म्हणजेच जरR1 बरोबर R2नंतर Pg1 बरोबर Pg2 पुढेम्हणजे आपल्याकडे नियंत्रण आहे प्रत्येक निर्मात्याकडे ड्रॉप वैशिष्ट्ये त्या आणि आईसोक्रोनस गवर्नर आणि यंत्रणे पेक्षा का वापरली जातात मला वाटते आता हे तुम्हाला समजले असेल तर निर्मात्याचे ऊर्जा आउटपुट नियंत्रण आता तुमच्याकडे निर्माता आहे व ऊर्जा निर्माण करतो परंतु तुम्हाला निर्माण झालेली ऊर्जा नियंत्रण करायची आहे तर वारंवारता आणि भार यांच्यामधील संबंध इनपुट बदलून समायोजित केले जाऊ शकतात आकृती 8 मध्ये दाखवल्या प्रमाणे भार संदर्भ बिंदू तर आपण त्यावर नंतर येऊ तर हे प्रत्यक्षात वेग बदलाचे बोधवाक्य आहे आपण तपशील बघणार नाही आकृतीत दाखवले आहे त्याप्रमाणे ते एकात्मिक म्हणून कार्य करेल हे प्रत्यक्ष आउटपुट हे एकात्मिक चे आउटपुट वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रकआ मुळे तर ही भार संदर्भ आकृती सगळं काही इथपर्यंत सारखेच जर हे इथे नसते तरीही संपूर्ण आकृती सारखीच राहिली असती परंतु तुम्हाला तुम्ही त्याला काय म्हणाल उत्पादनाची ऊर्जा आउटपुट नियंत्रण करायचे आहे उत्पादनाची ऊर्जा आउटपुट म्हणून तुम्हाला भार संदर्भ बिंदू आपण म्हटल्याप्रमाणे गरजेचा आहे तर ही गवर्नर आणि झोतयंत्र सोबत भार संदर्भ बिंदू आणि गव्हर्नर सोबत भार संदर्भ नियंत्रण वारंवारता आणि भार नियंत्रण यांचे संबंध असलेली आकृती जर झोतयंत्र किंवा निर्माता नसेल जर तुम्ही सोडवले तर हे प्रत्यक्षातF येईल म्हणजे 1R हे तुम्ही अधिक कराल नंतर 11STg E आता हे तुमचे याला तुम्ही काय म्हणाल ही एक गोष्ट यापासून येत आहे तर तुम्ही ही आकृती बघितली त्यावरुन मी तुमच्यासाठी बनवेल फक्त थोडे थांबा या आकृतीवरून संदर्भ बिंदू निर्धारित न करता ही आकृती आणि जेव्हा तुमच्याकडे हे असेल तुम्हाला दिलेले असतील बरोबर तर तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता तर मी या आकृतीवरून कसे केले मी या भागावर येत आहे परंतु इथून पुढे तसे दिसेल तसे बनवायचा प्रयत्न करेल तर फक्त तुम्ही हे वजा करा जे काही तुम्ही सोडवणार ते अधिक तिथे असेल हा E हा प्रत्यक्षात हा तुमचा E म्हणजे हा या बाजूला जात आहे आणि हा E त्या बाजूला तर तुम्ही सोडवले तर ते तुमचे या बाजूचे हे वजा F आणि हे तुमचे E तर हे तुमचे वजा E वजा u गुणिले R इथे येईल गुणिले R इथे येईल तो अभिप्राय तिकडे जाईल जर तुम्ही सोडवले तर गोष्टी कशा होतील एकदा पहा तर हा तुमचा वजा F आणि ही बाजू R गुणिले E येत आहे वजा मी इथे लिहितो हा R हा Eवजा u हा अभिप्राय तिथे येतो याचा अर्थ हे तुमचे वजा चिन्ह इथे आहे तर हे F RKS E म्हणजेच SE KF RKERKu तर हे एक या बाजूला घ्या तर SERKERKu KF म्हणजेच तुम्ही E सामान्य घेतलात तर हे तुमचे SRKERKu KF तर दोन्ही बाजूंना RK विभाजित केल्यावर बरोबर जर तुम्ही असे केले मी करत आहे तर हे 1SRKERKRKu KRKF तर हे 1STgEu F Tg बरोबर मी तुम्हाला सांगितले हा गव्हर्नर वेळ स्थिरता1RK आणि Eu1𝑆𝑇𝑔 1R1𝑆𝑇𝑔ΔF अशाप्रकारे किंवा आपण आकृतीत ज्याप्रकारे दाखवली Eu FR11𝑆𝑇𝑔 या बाजूने कारण समजण्याचा हेतूसाठी आणि आकृती बनवताना जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा आपण यावरून गेलो उजवी बाजू आपण डाव्या बाजूला घेतली आणि हे आपण घेतले फक्त हा भाग हा भाग आपण नंतर बघू फक्त हा भाग आपण नंतर बघू खूप खूप धन्यवाद पुन्हा येऊ